या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे काल मागील मॉड्यूलमध्ये आम्ही प्रत्यक्षात काही उपकरणे रेकॉर्ड केले आहेत बरोबर ही उपकरणे कशी चालवायची आणि मी तुम्हाला ब्रेडबोर्ड डिव्हाइसेस दाखवले होते आणि उपकरणाबद्दल संपूर्ण माहिती दिली होती बरोबर तर आपण पटकन उपकरणे आठवूया जिथे आमच्याकडे डिसी पॉवर सप्लाय फ्रिक्वेन्सी जनरेटर ऑसिलोस्कोप होते एक सीआरओ होता एक डिजिटल ऑसिलोस्कोप होता डिसी पॉवर सप्लायमध्ये आपण पाहिले कि कशाप्रकारे आपण वोल्टेज बदलू शकतो बरोबर आणि डिसी पॉवर सप्लायमध्ये सुविधा असल्यास आपण वजा 15 व्होल्ट कसे लागू करू शकतो तो एक लिनिअर रेग्युलेटेड पॉवर सप्लाय होता त्यानंतर तुम्ही काही डिस्क्रिट कंपोनंन्ट पाहिले आणि शेवटी तुम्ही ब्रेडबोर्ड पाहिले आजचा क्लास किंवा हे व्याख्यान एप्लिकेशनवर केंद्रित आहे तर कोणते एप्लिकेशन प्रथम आपण क्लासमध्ये काय शिकलो ते समजून घेतले पाहिजे म्हणजेच ऑपरेशनल एम्पलीफायरची वैशिष्ट्ये समजून घेणे जर तुम्हाला आठवत असेल की थेरी क्लासमध्ये आपण ऑपरेशनल एम्पलीफायरची वेगवेगळे वैशिष्ट्य पाहिली तर आपण पाहूया की ऑपरेशनल एम्पलीफायरची वैशिष्ट्ये काय आहेत आणि १ किंवा २ स्लाईड्स नंतर तुम्हाला दिसेल की तुम्ही थेरीमध्ये जे काही शिकत आहात ते पुन्हा एकदा रिफ्रेश करा मग आपण पुन्हा प्रयोग सुरू करू ठीक आहे तर आपणही स्क्रीन पाहूया जसे की तुम्हाला माहित आहे की हे विशिष्ट व्याख्यान ओप एम्पची वैशिष्ट्ये समजून घेण्याच्या प्रयोगावर केंद्रित आहे तर आज तुम्ही पाहू शकता कि इनपुट बायस वोल्टेज काय आहेत इनपुट ऑफसेट करंट इनपुट ऑफसेट वोल्टेज इनपुट आणि आऊटपुट वोल्टेज रेंज या काही गोष्टीं आज आपण पाहणार आहोत तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला माझ्या थेरी क्लासमध्ये सर्व गोष्टी शिकवलेले आहेत तर हे ऑपरेशनल एम्पलीफायर आहेत आणि ह्या ऑपरेशनल एम्पलीफायरचे मुख्य पिन्स कोणते आहेत जर आपण चर्चा केलेले ऑपरेशन एम्पलीफायर तुम्हाला जर आठवत असेल तर तेथे ७ पिन ओप एम्प आहेत त्यामध्ये ५ मुख्य पिन आहेत आपल्याकडे कोणत्या प्रकारचे आयसी आहेत यावर ते अवलंबून आहे हे सिंगल ओप एम्प आहे किंवा ते डयूल ओप एम्प आहे किंवा ते क्वाड ओप एम्पमध्ये आहे तर आपण सिंगल ओप एम्प बद्दल बोलत आहोत जर तुम्ही सिंगल ओप एम्प घेतला तर तुम्ही स्क्रीन वर पाहू शकता कि तेथे ७ टर्मिनल आहेत २३४६७ हे वापरले जातात आणि १ व ५ हे दुसरे टर्मिनल आहेत १ ५ आणि ८ आपण चर्चा केल्याप्रमाणे इतर कारणासाठी वापरले जातात तर आपण पटकन हा धन सप्लाय वोल्टेज टर्मिनल पाहूया व्ही अधिक V नंतर आपल्याकडे दुसरा ऋण सप्लाय वोल्टेज टर्मिनल वजा व्हिसीसी हा आहे त्यानंतर आपल्याकडे ६ हा आऊटपुट टर्मिनल आहे त्यानंतर आपल्याकडे पिन नंबर २ इन्वर्टींग इनपुट टर्मिनल आहे आणि आपल्याकडे नॉन इन्वर्टींग इनपुट टर्मिनल पिन नंबर ३ आहे बरोबर तर आपण सर्व ह्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवल्या पाहिजेत आता इनव्हर्टिंग टर्मिनल्सवरील इनपुटमुळे विरुद्ध पोलॅरिटी मिळते याचा अर्थ असा की आम्ही पाहिले आहे की जर मी व्होल्टेज लागू केले तर त्याला आपण हा पोलार फेज असे म्हणू आणि मी म्हणतो की हे 0 डिग्री आहे जर मी इनपुट 2 वर व्होल्टेज लागू केले जे इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे जे आपण पाहू शकतो आम्ही एक व्होल्टेज पाहू शकतो ते टप्प्याटप्प्याने बदलते बरोबर तर आपल्याला माहित आहे कि जेंव्हा तुम्ही इन्व्हर्टिंग टर्मिनलला इन्व्हर्टिंग इनपुट देता तेंव्हा विरुद्ध पोलॅरिटी किंवा अँटी फेज आउटपुट मिळते जर नॉन इन्वर्टींग टर्मिनलला म्हणजे टर्मिनल 3 ला मी जर सिग्नल एप्लाय केला तर पुढे काय होईल जर मी इथे ० डिग्री फेज सिग्नल दिला तर आऊटपुटला मिळणाऱ्या सिग्नलमध्ये फेज शिफ्ट होत नाही तर फेज शिफ्ट होत नाही याचा अर्थ ० डिग्री बरोबर आपण थेरी क्लासमध्ये पाहिले होते कि फेजेस काय असतात बरोबर मी तुम्हाला वर्तुळाचे उदाहरण दिले होते परंतु जर तुम्हाला आठवत नसेल तर मी लगेच तुम्हाला सांगू शकतो की आपण फेज कसा मोजू शकतो किंवा ० डिग्री म्हणजे काय १८० डिग्री म्हणजे काय ३६० डिग्री म्हणजे काय तर तुम्ही असे समजा की एक वर्तुळ आहे तर हा काय मुद्दा आहे मी असे म्हणेन की हा ० आहे बरोबर हे काय आहे तर आपण मूळ मुद्द्याकडे वळूया समजा मी हा विचारात घेतला तर हा ९० असेल बरोबर मी जर हा विचारात घेतला तर हा १८० असू शकेल मी जर हा विचारात घेतला २७० असेल व जर मी हा विचारात घेतला तर हा ३६० डिग्री असेल याचा अर्थ ३६० डिग्री आणि ० डिग्री सारखेच गोष्ट आहे याचा अर्थ जर माझ्याकडे इथे एक सिग्नल असेल तर मी इथे आऊटपुट पाहू शकतो आणि सिग्नल हा टर्मिनल नंबर ३ ला एप्लाय केला जातो त्यानंतर हे ० डिग्री फेज किंवा ३६० डिग्री फेज शिफ्ट सारखेच गोष्ट आहे बरोबर याचा अर्थ ० डिग्री किंवा ३६० डिग्री सारखीच गोष्ट आहे याचा अर्थ तेथे फेज शिफ्ट नसते तर तुम्ही म्हणू शकता की आउटपुट सारखेच पोलॅरिटी देतो बरोबर तर हे समजून घेण्यास खूप सोपे आहे तर आपण दुसऱ्या महत्त्वाच्या ओप एम्प फॅब्रिकेशन या मुद्याकडे वळूया मॉस्फेट हा कशाप्रकारे फॅब्रिकेट केला जातो हे आपण सविस्तरपणे पाहिले आहे आणि याची प्रक्रिया कशी आहे ही एका लहान सिलिकॉन चिपवर बनवले जाते बरोबर आपण हे पाहिले आहे आणि हा कसा पॅकेज केला जातो तर हा सिलिकॉन चिप आहे बरोबर आणि मग या चिपला अंतिम टर्मिनल पिनशी जोडण्यासाठी बारीक गेज वायरचा वापर करतात ह्या जोडणाऱ्या वायर्स सिलिकॉन चिपशी जोडल्या जातात ज्या टर्मिनल पिनशी जोडतात आणि शेवटी संपूर्ण डिवाइस पॅकेज केले जाते हा पॅकेज केलेला डिवाइस आहे बरोबर तर ते योग्य आवरणामध्ये पॅकेज केले जाते आता आम्ही या प्रकाराची पुनरावृत्ती का करीत आहोत कारण मला खात्री आहे की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमच्या लेक्चर नोट्स रिफ्रेश करत आहात पण जर तुम्हाला आठवत नसेल किंवा तुम्ही काही विसरलात तर या विशिष्ट व्याख्यानात आपण कोणत्या गोष्टींचा आधीच अभ्यास केला आहे हे पाहणे सोपे आहे तर आपण आता पुढच्या स्लाईडकडे वळूया तरीही तीच गोष्ट आहे जी आपण या अगोदर चर्चा करत होतो की जर मी इनपुटला वोल्टेज एप्लाय केला तर आउटपुट १८० डिग्रीने हे फेज शिफ्ट होते जर तो माझा नॉन इन्वर्टींग असेल हा नॉन इन्वर्टींग टर्मिनल आहे बरोबर सिग्नल हा नॉन इन्वर्टींग टर्मिनलला एप्लाय केला जातो तर माझा जो आउटपुट सिग्नल आहे हा सारखाच आहे जो तुम्ही इथे पाहू शकता याच्यामध्ये कोणतीही फेज शिफ्ट नाही परंतु जर मी इन्वर्टींग टर्मिनलला सिग्नल इनपुट दिला तर माझा आउटपुट १८० डिग्रीने फेज शिफ्ट होतो तर हे आपण यापूर्वीच मागच्या स्लाइडमध्ये चर्चा केली आहे ओप एम्प हा एक अतिशय हाय गेन एम्प्लीफायर आहे जो इंटिग्रेटेड सर्किटवर फॅब्रिकेट केला जातो बरोबर आपल्याला पिन साइड पिन हेड साइज स्पेसमध्ये अनेक ट्रान्झिस्टर एफईटी रेझिस्टरचे कॉम्बिनेशन माहित आहे आता आपल्याला माहित आहे की नुकतेच जेव्हा आपण ओप एम्पबद्दल चर्चा केली होती यामध्ये अब्जावधी ट्रान्झिस्टर असतात परंतु ते सर्व मॉस्फेट असतात बरोबर खूप कमी इंटिग्रेटेड सर्किटस बीजेटी टेक्नॉलॉजी वापरतात बहुतेक ओप एम्प सर्किटच्या आत मॉस्फेट असते मॉस्फेट म्हणजे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फिल्ड इफेक्ट ट्रांजिस्टर असते थोडक्यात सांगायचे झाले तर अनेक ट्रान्सिस्टरमध्ये एफइटी रेजिस्टरसह असतात तर याचे उपयोग काय आहेत तुमच्या लक्षात असेलच जसे की ऑडिओ ऍम्प्लिफायर सिग्नल जनरेटर सिग्नल फिल्टर्स बरोबर याचा वापर बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन आणि अनेक ऍप्लिकेशन्स मध्ये केला जातो आता ओप एम्पचे फायदे काय आहेत हे आपल्याला आधीच माहिती आहेत बरोबर ओप एम्पचे खूप फायदे आहेत जसे की हे खूप स्वस्त असते तसेच पावर कंजूम्पशन कमी असते अधिक कॉम्पॅकट अधिक विश्वासार्ह हाय गेन आणि डिझाइन करण्यास सुलभ असते तर हे आपल्याला माहित आहे कि ते आपल्या आजच्या प्रयोगाशी कसे संबंधित आहे आजचा प्रयोग ओप एम्पची वैशिष्ट्ये समजून घेण्यावर आधारित आहे तर वैशिष्ट्ये काय आहेत आदर्श ऑपरेशनल एम्प्लीफायरची काही वैशिष्ट्ये असतात जेव्हा आपण आदर्श म्हणतो याचा अर्थ असा की आपण विचार करत असलेली प्रत्येक गोष्ट योग्य आहे समजा आपण आदर्श व्यक्तीचे उदाहरण घेतल्यास आदर्श व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टी नसतात बरोबर हि एक ईश्वरीय गोष्ट आहे तर जेव्हा आपण आदर्श ओप एम्पबद्दल बोलतो तेव्हा त्यात असीम व्होल्टेज गेन असते त्यात असीम इनपुट इम्पेडन्स असते आउटपुट इम्पेडन्स 0 असते याचा अनंत वेग असतो परंतु खूपच दुर्मिळपणे आपल्याला आदर्श व्यक्ती सापडतो बरोबर अशाच प्रकारे आपल्याला आदर्श ऑपरेशनल एम्प्लीफायर किंवा आयसी सहजासहजी सापडत नाही त्यामुळे आपल्याला ऑपरेशनल एम्प्लीफायरमध्ये खरोखर आवश्यक असलेली वैशिष्ट्ये सापडत नाहीत परंतु आपल्याकडे काही प्रॅक्टिकल ऑपरेशनल एम्प्लीफायर आहेत ज्याचे काही वैशिष्ट्ये आदर्श नाहीत परंतु आदर्श वैशिष्ट्यांच्या जवळपास कुठेतरी आहेत बरोबर तर मी सांगितलेली वैशिष्ट्ये कोणती आहेत जर तुम्ही आदर्श ऑपरेशनल एम्पलीफायर घेत असाल तर तुमच्याकडे अनंत व्होल्टेज गेन आहे जे आपण पाहू परंतु एक प्रॅक्टिकल ऑपरेशन एम्पलीफायर हे या मूल्याच्या आसपास कुठेतरी असेल इनपुट इम्पेडन्स अनंत आहे तर आपण इनपुट इम्पेडन्स काय आहे ते समजून घेऊ बरोबर आणि आपण पाहतो की प्रॅक्टिकल ओप एम्पचा इनपुट इम्पेडन्स 10 चा 12 वा घात इतका ओहम आहे शून्य ० आउटपुट इम्पेडन्स आहे परंतु प्रत्यक्षात आउटपुट इम्पेडन्स ० नाही ती कमी आहे मग आपल्याकडे अनंत वेग आहे याचा अर्थ तो सुपरफास्ट आहे पण ते शक्य नाही आपण या विशिष्ट प्रयोगात स्लीव्ह रेट पाहू आणि आपण स्लीव्ह रेट समजून घेऊ आणि त्याचे मोजमाप करू आणि आपण पाहू शकतो की ते कुठेतरी ० ५ ते २० मायक्रो २० व्होल्ट प्रति मायक्रोसेकंद दरम्यान आहे तर ही आदर्श ऑपरेशनल एम्पलीफायरची आदर्श वैशिष्ट्ये आहेत परंतु आपण आदर्श ऑपरेशनल एम्पलीफायर वापरणार नाही कारण आपल्याकडे आदर्श ऑपरेशनल एम्पलीफायर उपलब्ध नाही तर आपल्याकडे काय आहे आपल्याकडे प्रॅक्टिकल ओप एम्प आहे आपल्याकडे आयसी आहे जो मी तुम्हाला यापूर्वीच लेक्चर नोट्स मध्ये दाखवला होता आता आपण 2 सुवर्ण नियम देखील पाहिले आहेत नाही का तर पहिला नियम आहे की ओप एम्पला इनपुट द्यावा लागेल किंवा सोर्सला करंट नसेल म्हणजेच इनपुट टर्मिनल्समधून करंट घेतला जात नाही दुसरे महत्वाचे म्हणजे इनपुट मधील व्होल्टेज फरक शून्य करण्यासाठी ओप एम्प काहीही करेल याचा आपण व्याख्यान नोट्समध्ये तपशीलवार अभ्यास केला आहे हे 2 सुवर्ण नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की ओप एम्पला इनपुट द्यावा लागेल किंवा सोर्सला करंट नसेल आणि दुसरे म्हणजे २ इनपुट मधील वोल्टेजचा फरक हा शून्य असावा तर मला खात्री आहे की आपल्या सर्वांना ही गोष्ट लक्षात असेल बरोबर जर तुमच्या लक्षात नसेल तर काही हरकत नाही त्यासाठीच मी पुन्हा एकदा या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चर्चा करत आहे ज्या तुम्ही यापूर्वीच थेरी क्लासमध्ये शिकत आहात तर आपण ओप एम्पची वैशिष्ट्ये पाहूया तर हे ऑपरेशनल एम्पलीफायरची वैशिष्ट्ये आहेत आपण पाहू शकतो ओप एम्प असा दिसतो आपण आयसी पाहिला आहे जो ऑफसेट नल आहे बरोबर 2 इनव्हर्टिंग 3 नॉन इनव्हर्टिंग व्हीइइ 8 आहे जो जोडलेला नाही आता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की पिन नंबर 8 ची भूमिका काय बरोबर जर हा एनसी अर्थात नाॅट कनेक्टेड म्हणजे जोडलेला नसेल बरोबर तर मग याची भूमिका काय हा इथे महत्त्वपूर्ण का आहे किंवा हा कशासाठी वापरला जातो तर हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर पिन नंबर ८ ची भूमिका काय आहे ती शोधा ठीक आहे त्यानंतर आपल्याकडे पिन नंबर ७ ४ धन व्हीसीसी ६ आउटपुटसाठी ५ ऑफसेट नलसाठी या सर्व गोष्टी आपण थेरी क्लासमध्ये पाहिलेले आहेत बरोबर तर मग प्रत्येक पिनची भूमिका काय आहे तर आपण आजच्या प्रयोगात इनपुट इम्पेडन्स आउटपुट इम्पेडन्स इनपुट बायस करंट इनपुट ऑफसेट करंट इनपुट ऑफसेट व्होल्टेज स्लीव्ह रेट कॉमन मोड रिजेक्शन रेशो कॉमन मोड इनपुट व्होल्टेजसह सुरू होणाऱ्या प्रयोगात अनेक गोष्टी तपासू ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता कि सर्वप्रथम आपण इनपुट इम्पेडन्सबद्दल चर्चा करणार आहोत आदर्श ऑपरेशनल एम्प्लीफायर्सच्या बाबतीत इनपुट इम्पेडन्स अत्यंत उच्च असेल तुम्ही असे म्हणू शकता याची इनपुट इम्पेडन्स अत्यंत उच्च आहे पण जर तुम्ही एक ऑपरेशनल एम्प्लीफायर घेतलात जो एक प्रॅक्टिकल ओप एम्प आहे बरोबर जो माझ्या उजव्या हातात आहे जो आपण काल पहिला होता किंवा मी ते इथे ठेवू शकतो म्हणून हे सहजपणे केंद्रित केले जाऊ शकते बरोबर मग आपण ते अत्यंत उच्च इनपुट इम्पेडन्स म्हणून पाहू अशाच प्रकारे आदर्श ओप एम्पसाठी आउटपुट इम्पेडन्स शून्य असू शकतो परंतु तुम्ही जर प्रॅक्टिकल ऑपरेशन एम्प्लीफायर पाहिले तर तुम्ही पाहू शकता कि ओप एम्पचे आउटपुट शून्य नसते पण शून्याच्या आसपास असते ठीक आहे मग आपण अनंत गेन पाहू परंतु आपण आज पाहणाऱ्या या विशिष्ट ऑपरेशन एम्पलीफायरमध्ये गेन अनंत असणार नाही तर आपण क्रमशः पाहूया ठीक आहे तर सर्वप्रथम तुमचा इनपुट इम्पेडन्स पाहूया तर इनपुट इम्पेडन्स म्हणजे काय आणि कशाप्रकारचा इनपुट इम्पेडन्स तिथे असतो तर पहिला असतो तुमचा डिफरेन्शिअल इनपुट इम्पेडन्स डिफरेन्शिअल इनपुट इम्पेडन्स म्हणजे काय डिफरेन्शिअल इनपुट इम्पेडन्स हा इनव्हर्टिंग आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलमधील एकूण रेजिस्टन्स असतो म्हणजे याचा अर्थ काय तर इनव्हर्टिंग आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलमध्ये जो काही फरक असेल तो तुमचा डिफरेन्शिअल इनपुट इम्पेडन्स असेल कॉमन मोड इनपुट इम्पेडन्स म्हणजे काय कॉमन मोड इनपुट इम्पेडन्स म्हणजे प्रत्येक इनपुट आणि ग्राउंड मधील एकूण रेजिस्टन्स असतो याचा अर्थ ग्राउंड आणि याच्यामधील रेजिस्टन्स किंवा नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल आणि ग्राउंडमधील रेजिस्टन्स असतो या टर्मिनल आणि ग्राउंड मधील रेजिस्टन्स म्हणजे काय तर दोन टर्मिनल किंवा हा टर्मिनल आणि ग्राउंड तर हा तुमचा कॉमन मोड इनपुट इम्पेडन्स असतो एक असतो तुमचा डिफरेन्शिअल इनपुट इम्पेडन्स आणि दुसरा असतो तुमचा कॉमन मोड इनपुट इम्पेडन्स ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्ही सर्किट पाहिले तर इलेक्ट्रॉनिक ट्युटोरियल्समधून आपण सर्किट घेतले होते इथे एक व्हीएस सिग्नल आहे बरोबर मग रेजिस्टन्स हा सोर्समुळे असतो तर व्हीएस हा सोर्स असतो आणि आरएस रेजिस्टन्स असतो तर हा झेडइन एंपलीफायरचा इनपुट इम्पेडन्स असतो म्हणून जर तुम्ही समतुल्य सर्किट काढला तर आपल्याकडे आरएस आणि झेडइन सिरीजमध्ये असेल जर तुम्हाला येथे दिसणारे व्हिइन व्होल्टेज मोजायचे असेल तर तुमच्याकडे कोणते सूत्र आहे आपल्याकडे एक सूत्र आहे जे विइन आहे विइन बरोबर काय आहे हे झेडइन किंवा झेडइनआरएस ZinRs आहे किंवा भागिले आरएस अधिक झेडइन गुणिले सोर्स व्होल्टेज व्हीएस हा व्हीएस आहे बरोबर तर तुमच्या समकक्ष सर्किटचे हे सूत्र आहे जे आपण येथे लिहिले आहे ठीक आहे आता हे खूप सोपे आहे कारण हे पोटेन्शिअल डिव्हायडर व्होल्टेज डिव्हायडर सर्किटशिवाय काहीच नाही जेंव्हा तुम्हाला झेडइन भोवतीअसणारे व्होल्टेज मोजायचे असेल तेव्हा तुमच्याकडे झेडइन आरएस अधिक झेडइन गुणिले व्हीएस असते हा खूप सोपा असतो ठीक आहे तर आता आपण आउटपुट इम्पेडन्स पाहू इनपुट इम्पेडन्स आपण पहिले तर आता पुढची स्लाईड पाहू यातील काही गोष्टी मला काढू द्या ठीक आहे तर आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊ पुढची स्लाईड आहे आउटपुट इम्पेडन्स म्हणून जर तुम्हाला पुन्हा आउटपुट इम्पेडन्स दिसली तर आउटपुट इम्पेडन्स आदर्शपणे ती शून्य ० असावी बरोबर आपण पाहिले आहे की आदर्शपणे ते शून्य ० असावे आउटपुट टर्मिनलपासून ऑपरेशन एम्पलीफायरपर्यंत रेजिस्टन्स पाहिला हे ऑपरेशनल एम्प्लीफायरच्या आउटपुट टर्मिनलपासून रेजिस्टन्स आहे आउटपुट इम्पेडन्स प्रत्यक्षात हा नॉन झिरो किंवा अत्यंत छोटा असतो तर हा समकक्ष सर्किट आहे जो आपण आउटपुट इम्पेडन्स मोजमाप करण्यासाठी वापरतो आपण स्पष्टपणे पाहू शकता की एम्पलीफायर म्हणून सिग्नल जनरेटर आहे आणि तेथे ऑसिलोस्कोप किंवा व्होल्टमीटर आहे तर अशाच प्रकारे आज आपण पाहणार आहोत सिग्नल जनरेटर जनरेटर हा आणखी दुसरा काही नसून तो फंक्शन जनरेटर आहे फंक्शन जनरेटर म्हणजे काय हे आपण मागील मॉड्यूल्समध्ये पाहिले आहे बरोबर मग आपण ऑसिलोस्कोप म्हणजे काय ते पाहिले आहे किंवा आपण एसी व्होल्टेज कसे मोजता येईल हे देखील पाहिले आहे बरोबर म्हणून लोडप्रमाणे जर आपण लोड बदलला तर ऑपरेशन एम्पलीफायरच्या आउटपुट सिग्नलमध्ये बदल पाहू शकतो तर हे आउटपुट इम्पेडन्सबद्दल आहे आता पुढच्या स्लाइडवर जाऊया जो बायस करंटच्या प्रभावावर आधारीत आहे आपण यापूर्वीच बायस करंटचा परिणाम पाहिला आहे किंवा बायस करंट काय असतो आणि कशा प्रकारे हा वापरला जातो बरोबर तर तुम्ही जो सर्किट येथे पाहत आहात तर हा सर्किट ऑल अबाऊट सर्किट डॉट कॉम या वेबसाईटवरुन घेतला आहे ठीक आहे तर आपण बायस करंट्सच्या परिणामाचा विचार करूया जर तुम्ही नॉन इनव्हर्टिंग एम्प्लीफायर नॉन इनव्हर्टिंग युनिटी गेन एम्पलीफायर घेऊ शकता आपण लेक्चर नोट्स मध्ये युनिटी गेन ऍम्प्लिफायर काय असते हे पाहिले बरोबर एक मेगा ओहमच्या सोर्स इम्पेडन्सपासून प्रेरित जर आय बी १० नॅनो एंपियर असेल तर ते अतिरिक्त १० मिलीवोल्ट त्रुटी घेईल हि गोष्ट समजण्यास खूप सोपे आहे बरोबर त्रुटीची ही डिग्री कोणत्याही प्रणालीमध्ये क्षुल्लक नाही म्हणून हा पहिला मुद्दा आहे तर आता बायस करंट हा ऑपरेशन एम्प्लिफायरची अडचण आहे कारण करंट एक्स्टर्नल इम्पेडन्समध्ये प्रवाहित होतो आणि वोल्टेज निर्माण करतो ज्यामुळे प्रणालीमध्ये त्रुटी येते तर प्रणालीमधील त्रुटी कमी करण्यासाठी किंवा बायस करंट जेव्हा एक्स्टर्नल इम्पेडन्समध्ये प्रवाहीत होत असतो बरोबर हा वोल्टेज निर्माण करतो म्हणजे यामुळे त्रुटी निर्माण होते तर आपण हे त्रुटी कशी कमी करू शकतो तर बायस करंट म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी शब्दावलीत एक अतिशय महत्त्वाची संज्ञा आहे ठीक आहे म्हणून जर डिझायनर विसरला तर फक्त आय बी बद्दल विसरेल आणि फक्त कॅपेसिटिव्ह कपलिंगचा वापर केला तर सर्किट योग्यरित्या कार्य करणार नाही बरोबर तर आम्ही तपशीलवार पाहू की हा बायस करंट नक्की काय आहे आणि इनपुट ऑफसेट करंट इनपुट बायस करंट काय आहे आणि पुढील स्लाइड्स मध्ये पुढे पाहू सर्वप्रथम आपण इनपुट बायस करंट पाहूया ठीक आहे तर तुम्ही हे सर्किट समजू शकता बरोबर यासारखे सर्किटकडे लक्षपूर्वक पहा आणि तपशीलवारपणे समजून घ्या आता पहा हे काय आहे आदर्श ऑपरेशनल एंपलीफायरसाठी सुवर्ण नियम आहेत सुवर्ण नियम असा आहे की इनपुट टर्मिनलमध्ये कोणताही करंट प्रवाह नसतो ठीक प्रॅक्टिकल ऑपरेशन एंपलीफायरच्या बाबतीत आपल्याला हे माहीत आहे ओप एम्प मधील करंट खूप कमी असतो जो १० चा वजा ६ वा घात ते १० चा वजा १४ वा घात एंपियर असतो बहुतेक ऑपरेशनल एम्पलीफायर्स इनपुट व्होल्टेज म्हणून डिफरेंशियल एम्पलीफायर वापरतात डिफरेंशियल एम्पलीफायरचे २ ट्रांजिस्टर योग्यरीत्या बायस केले पाहिजेत परंतु प्रॅक्टिकली २ ट्रांजिस्टरची अचूक जुळणी करणे शक्य नाही तर ते काय म्हणते पुन्हा पाहूया प्रॅक्टिकल ओप एम्प्समध्ये इनपुट करंट प्रवाह असतात जे अत्यंत लहान उणे 6 उणे 14 अँपिअरचे आहेत बरोबर तथापि बहुतेक ओप एम्प्स डिफरेंशियल एम्पलीफायर वापरतात जर तुम्ही डिफरेंशियल एम्पलीफायर वापरत असाल तर डिफरेंशियल एम्पलीफायर मधील २ ट्रान्झिस्टर्स जुळले पाहिजेत जर ते जुळे नाहीत तर तेथे आउटपुट मध्ये थोडा बदल होऊ शकतो ठीक आहे म्हणून जर ट्रान्झिस्टर जुळत नसले तर ते आपण ट्रान्झिस्टर किंवा डिफरेंशियल एम्पलीफायर योग्यरित्या बायस करू शकत नाही तर त्याकरिता काय करू शकतो तर आपण त्या २ ट्रान्सिस्टरला जुळविण्यासाठी आपण काही करू शकत नाही परंतु तेथे एक मार्ग आहे किंवा त्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे इनपुट टर्मिनल जे बेस टर्मिनल ट्रान्झिस्टर आहेत ते लहान डीसी चालू करत नाहीत ट्रान्झिस्टरचे हे छोटे बेस करंट प्रवाह आय बी १ आणि आय बी २ या बायस करंट्सशिवाय काहीच नाहीत मला म्हणायचे आहे की इनपुट टर्मिनल जे २ ट्रांजिस्टरचे बेस टर्मिनल आहेत तर जेव्हा आपण डिफरेंशियल एम्पलीफायर ओप एम्प पाहतो तेव्हा त्यामध्ये ट्रान्झिस्टर्स असतात आणि हे ट्रान्झिस्टर्स खूप लहान डीसी करंट जे बेस करंट असतात त्यांना वाहून नेतात किंवा ट्रांजिस्टरच्या बेस टर्मिनलद्वारे वाहून नेतात आणि या लहान करंटला आपण इनपुट बायस करंट असे म्हणतो किंवा आपण त्यांना आयबी १ आणि आयबी २ असे म्हणतो परंतु आयबी १ आणि आयबी २ का म्हणायचे कारण डिफरेंशियल एम्पलीफायर मध्ये २ वेगवेगळे ट्रांजिस्टर असतात आता तुम्ही इनपुट बायस करंट कसे डिफाइन करू शकता इनपुट बायस करंटला दोन इनपुट टर्मिनल्समधून प्रवाहित होणारा करंट म्हणून डिफाइन केले जाते जेव्हा ते ओप एम्प समान व्होल्टेज लेव्हलला बायस करेल तेव्हा बॅलन्स होतो म्हणजेच तुम्ही जेव्हा ऑपरेशनल एंपलिफायर बॅलन्स करता बरोबर जेव्हा तुम्ही तुमचा एंपलीफायर बॅलन्स करता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की २ इनपुट टर्मिनलमधून खूप कमी प्रमाणामध्ये करंट प्रवाहित होत आहे जेव्हा तुम्ही तुमच्या बायस बॅलन्स ऐवजी ओप एम्पला बॅलन्स करता तेव्हा खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला करंट मिळतो बरोबर इनपुट टर्मिनल्समधून वाहणार्या करंटला इनपुट बायस करंट असे म्हणतात परंतु काही वेळा जोपर्यंत आपण हा प्रयोग करत नाही तोपर्यंत हे समजणे कठीण असते तर आपण इनपुट बायस करंटची गणना कशी करू शकतो याचा प्रयोग पाहू ठीक आहे 2 इनपुट बायस करंट्स कधीही सारखे नसतात म्हणून निर्माता सरासरी इनपुट बायस करंट निर्दिष्ट करतो बरोबर जे आयबी १ आणि आयबी २ चे परिमाण जोडून आणि 2 च्या बेरजेने विभाजित करून शोधले जाऊ शकते तर आता आपण ताबडतोब इनपुट बायस करंट काय असतो ते पाहूया पुन्हा एकदा बोलायचे झाले तर इनपुट बायस करंट २ ट्रांजिस्टर न जुळल्यामुळे आहे त्यामुळे आता आपल्याला मिळणारे २ बायस करंट सारखे नसतात बरोबर जेव्हा आपण ऑपरेशनल एंपलीफायर घेतो तेव्हा अगोदरच निर्माता आपल्याला इनपुट बायस करंट काढण्याचे सूत्र कसे काय देतो आयबी १ आयबी २चे परिमान जोडून आणि बेरीज २ ने भागून आपण इनपुट बायस करंट प्राप्त करतो हे सूत्र आपण लक्षात ठेवले पाहिजे बरोबर तसेच हे लक्षात ठेवणे ही सोपे आहे जर इनपुट बायस करंटबद्दल बोलायचे झाले तर आपल्याकडे इनपुट ऑफसेट करंटसुद्धा आहे तर सर करंटच्या इनपुटकडे जाण्यापूर्वी प्रयोगाच्या दृष्टीने इनपुट बायस करंट पाहू तर आपण इनपुट बायस करंट पासुन सुरुवात करु आणि इतर वैशिष्ट्यांबद्दल थोड्याच वेळात चर्चा करू पण आता प्रथम इनपुट बायस करंट करीता आपण प्रयोग करूया तर मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो ज्यांना तुम्ही यापूर्वीच ओळखता सिताराम जे आपल्या सोबत शेवटच्या व्याख्यानामध्ये होते बरोबर मी तुम्हास विनंती करतो की आपण इथे येऊन सर्किट जोडू शकता का तर आपण लक्ष देऊन पाहूया की ते कशाप्रमाणे ऑपरेशनल एंपलीफायर टेबलवर असलेल्या उपकरणांसोबत जोडतात तुम्हाला आठवते का हा आहे तुमचा फंक्शन जनरेटर हा तुमचा डीसी सप्लाय बरोबर आहे हा लिनियर डीसी रेगुलेटर सप्लाय आणि हा तुमचा ऑसिलोस्कोप आहे हा तुमचा डिजिटल ऑसिलोस्कोप आहे आता ते ब्रेडबोर्डवर ऑपरेशनल एंपलिफायर रजिस्टरसोबत स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडत आहेत जर तुम्ही स्लाईडकडे लगेच पहिले तर हे रजिस्टर आहेत नाही का १ आणि २ बरोबर तर ७४१ च्या ऑपरेशनल एंपलिफायरसाठी इनपुट बायस करंट काय आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही प्रयोग करणार आहोत मला खात्री आहे कि ते ७४१ चा वापर करत असतील बरोबर तर आपण पाहू कि विशिष्ट सर्किट कसा जोडायचा आणि याची वैशिष्ट्ये कशी मोजमाप करायची ठीक आहे सर्वप्रथम आपण हि स्लाईड पाहू तोपर्यंत तो सर्किट दुरुस्त करेल आणि मग आपण त्या सर्किटकडे वळू स्लाईडमध्ये तुम्ही इनपुट बायस आणि ऑफसेट करंट पाहू शकता आता आपण इनपुट बायस करंटचा विचार करू नंतर आपण इनपुट ऑफसेट करंट काय आहे ते पाहू आणि पुन्हा आपण टेबलवर परत येऊ ठीक आहे इथे आपल्याला इनपुट बायस करंट मोजायचा आहे ठीक तर हा इनपुट बायस करंटचा प्रयोग आहे तर हा इथे कोणता टेबल दाखवलेला आहे तर इथे तुम्ही आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किट जोडा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणेच सारखे सर्किट जोडा तुमच्याकडे असलेला ओप एम्प आणि जर तुमच्याकडे रजिस्टर्स त्यासोबत डीसी पावर सप्लाय असेल तर तुम्ही लगेच प्रयोग करू शकता बरोबर तुम्हाला मल्टीमीटर आणि डीसी पॉवर सप्लायची आवश्यकता आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेच इनपुट बायस करंट मोजू शकता बरोबर हा अत्यंत सोपा प्रयोग आहे तुम्ही देखील हा आपल्या घरी प्रयोग करून पाहू शकता याकरीता तुम्हाला उच्च तंत्रज्ञान किंवा काही अतिरिक्त सुविधा असण्याची गरज नाही हा प्रयोग अगदी घरी देखील आपण करू शकतो ठीक आहे तर डिजिटल मल्टीमीटरचा उपयोग काय आहे तर इनव्हर्टिंग टर्मिनलमधील डीसी व्होल्टेज मोजण्यासाठी असतो आणि त्याच्या नोंदी टेबलमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी असतात याचा अर्थ आपल्याला इनव्हर्टिंग टर्मिनलजवळ वोल्टेज मोजावा लागतो आणि आपल्याला त्याची नोंद रेकॉर्ड करावी लागते तर एक इनव्हर्टिंग टर्मिनलवर आहे आणि एक नाॅन इनव्हर्टिंग टर्मिनलजवळ तुम्ही डीसी व्होल्टेज पाहू शकता जर तुम्ही नाॅन इनव्हर्टिंग टर्मिनलवर व्ही धन V डीसी व्होल्टेज दिसेल आपल्याला नाॅन इनव्हर्टिंग टर्मिनलमधील डीसी व्होल्टेज मोजायचा आहे आपण त्याची इथे नोंद करूया मग आपल्याकडे आयबी धन IB आहे आयबी धन IB म्हणजे व्ही धन V भागिले २२० किलो ओहम असतो आय ऋण म्हणजे व्ही ऋण असतो ठिक तर इथे व्ही धन V म्हणजे व्ही ऋण असेल तर व्ही ऋण भागिले २२० किलो ओहम म्हणजे तुमचा आयबी धन IB आणि आयबी ऋण असेल आपल्याला माहित आहे की इनपुट बायस करंटच्या सूत्राप्रमाणे इनपुट बायस करंट हा आयबी ।आयबी धन आयबी ऋण। २ IB।IBIB । 2 ठीक आहे तर आपण हा प्रयोग पाहूया त्याने तोच सर्किट जोडला आहे की नाही ते पाहू आणि मी तुम्हाला त्याने ब्रेडबोर्डवर कशाप्रकारे सर्किट जोडलेला आहे तो दाखवतो आणि आपण स्क्रीनकडे वळूया तर आपण लगेच सर्किट पाहूया जर तुम्ही इथे पाहिले तर तुम्हाला काय दिसते तुम्ही इथे एप्लाय केला आहे जिथे बायस व्होल्टेज आहे तुम्ही इथे लाल पिन आणि काळी पिन पाहू शकता मध्यभागी लाल पिन आहे उजवीकडे हिरवी पिन आहे बरोबर अशाप्रकारे हिरवी पिन ह्या धन ऋण १५ व्होल्ट असतात धन ऋण १५ व्होल्टेज ऑपरेशनल एंपलिफायरला अगदी येथे मध्यभागी दिलेले आहे त्यानंतर आपण २ रजिस्टर्स जोडलेले आहेत तुम्ही हे २ रजिस्टर पाहू शकता का आपण हे २ रजिस्टर्स ऑपरेशनल एंपलिफायरच्या इनव्हर्टिंग आणि नाॅन इनव्हर्टिंग टर्मिनलला जोडले आहे बरोबर त्यानंतर आपल्याला इनव्हर्टिंग मधील वोल्टेज आणि नाॅन इनव्हर्टिंग टर्मिनलमधील व्होल्टेज मोजावे लागतील ठीक आहे तर आपण पाहूया कि इनव्हर्टिंग टर्मिनल आणि नाॅन इनव्हर्टिंग टर्मिनलमध्ये किती व्होल्टेज असते जर माझ्याकडे काल मल्टीमीटर असते तर आपल्याला समजले असते ठीक आहे आपण मल्टीमीटरचा वापर करूया आणि आपण मल्टीमीटर डिसी व्होल्टेजवर ठेवून डिसी व्होल्टेज मोजुया आता आपण पाहू या की इनव्हर्टिंग टर्मिनलमध्ये किती व्होल्टेज आहे तर तुम्हाला आता समजून घ्यायचे आहे जर तुम्ही एखादा ऑपरेशनल एंपलिफायर घेतला तर मी तुम्हाला इथे ऑपरेशनल एंपलिफायर दाखवतो आहे इथे एक छोटासा डॉट आहे जो तुम्ही पाहू शकता तर येथून तुमचा पिन नंबर १ सुरू होतो हे समजण्यास अत्यंत सोपे आहे हे समजण्यास खूप सोपे आहे की कोणता पिन नंबर १ आहे आणि कोणता पिन नंबर ८ आहे तर असेच पिन नंबर १२३४५६७८ या पद्धतीने जेव्हा आपण ब्रेडबोर्डवर आयसी जोडतो तर आपल्याला माहित असते कि पिन नंबर १ काय आहे पिन नंबर २ काय आहे ठीक तर आपण ब्रेडबोर्डवर लक्ष केंद्रित करू त्यांनी इंटिग्रेटेड सर्किट जो ७४१ आहे तो जोडलेला आहे इनव्हर्टिंग टर्मिनल आणि नाॅन इनव्हर्टिंग टर्मिनलला रजिस्टर सहित इनपुट दिलेले आहे आता आपण इनव्हर्टिंग टर्मिनल मधील व्होल्टेज मोजत आहोत त्यानंतर आपण नाॅन इनव्हर्टिंग टर्मिनलमधील व्होल्टेज मोजुया सर्वप्रथम आपण नाॅन इनव्हर्टिंग टर्मिनलमधील वोल्टेज पाहूया इनव्हर्टिंग टर्मिनल मधील व्होल्टेज ० १ मिली व्होल्टस आहे बरोबर तर आपण नाॅन इनव्हर्टिंग टर्मिनलमधील व्होल्टेज पाहूया ० १ मिली व्होल्टस ० हा ० आहे ठीक तर आपल्याकडे २ किमती आहेत ठीक तर आपण स्क्रीनकडे वळूया आता आपण इन्व्हर्टिंग टर्मिनलवर काय मोजतो १ मिलीव्होल्ट आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलमध्ये ० मिलीव्होल्ट बरोबर तर इथे आपण आयबी धन IB हे सूत्र ठेवू शकतो बरोबर जो ० च्या बरोबरीचे आहे मग आयबी वजा ० १ मिलीव्होल्टच्या २२० किलो ओहमने बरोबर असते तुमचा इनपुट बायस करंट काय आहे तुम्हाला समजले पुन्हा एकदा तुम्ही या टेबलकडे लक्ष द्या आपल्याला काय मिळाले आपल्याला प्रथम या सर्किटला जोडलेले करंट किंवा व्होल्टेज मिळाले आहे हे सर्किट ब्रेडबोर्डवर होते जिथे तुम्ही २२० किलो ओहम रेजिस्टन्स इनव्हर्टिंग टर्मिनल आणि नाॅन इनव्हर्टिंग टर्मिनलला जोडलेले पाहिले आहेत तर मग आपण धन व्हीसीसी आणि ऋण व्हीसीसी किंवा व्हीइइ पिन नंबर ७ आणि ४ वर आहे मग हा रेझिस्टर आपण ग्राउंड केला आहे आता आपण इनव्हर्टिंग टर्मिनल आणि नाॅन इनव्हर्टिंग मधील व्होल्टेज मोजला आहे तर येथून आपण या कॉलममध्ये जे काही व्होल्टेज मोजले ते लिहू शकतो नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर जे काही व्होल्टेज आम्ही येथे मोजले आहे ते टर्मिनलमध्ये जे इन्व्हर्टिंग आहे मग आम्ही हे व्होल्टेज या विशिष्ट समीकरणात ठेवू शकतो जे तुमचे आयबी धन IB आहे तर इथे तुम्हाला तुमच्या धन आयबीची I किंमत मिळते ठीक आपण असे समजू याची किंमत एक्स आहे तर मग हा व्होल्टेज जो तुम्हाला इनव्हर्टिंग टर्मिनलमध्ये मिळेल तो तुमचा ऋण आयबी असतो जो वाय इतका असतो असे आपण समजू तर तुमचा आयबी काय असेल इनपुट बायस करंट जो आयबी एक्स वाय २ IBxy 2 असतो आपण माॅड लिहू शकतो बरोबर तर अशाप्रकारे आपण इनपुट बायस करंट मोजू शकतो हे खूप खूप सोपे आहे नाही का आता पुढच्या मॉड्यूलमध्ये आपण पाहूया की तुम्ही कशा प्रकारे इनपुट ऑफसेट करंट मोजू शकता ठीक आता आपण पाहू या इनपुट ऑफसेट करंट काय असतो तर आपण येथे थांबूया